नमस्कार तर आज आपण आपल्या कोर्सच्या समाप्तीच्या दिशेने येत आहोत आणि आज आपण फोर्स करंट च्या ऍनालॉजी बद्दल चर्चा करू आणि मग आपण ऍनालॉगस सिस्टम सोडवण्याचा प्रयत्न करू आणि इलेक्ट्रिकल सर्किटच्या मदतीने ऍनालॉगस सिस्टम समांतर कशी दर्शवली जाते ते पाहू चला तर आजची चर्चा सुरू करूया आपण सर्वप्रथम फोर्स करंटची ऍनालॉजी म्हणजे काय ते पाहूया तर फोर्स करंटच्या ऍनालॉजी मध्ये इलेक्ट्रिकल सिस्टमच्या नोडल इक्वेशनसह ट्रान्सलेशनल मेकॅनिकल सिस्टम च्या मॅथॅमॅटिकल इक्वेशन याची तुलना केली जाते आता खालील इलेक्ट्रिकल सिस्टमचा विचार करू जी आकृतीमध्ये दर्शविली आहे आता या सर्किटमध्ये करंट सोर्स रेझिस्टर इंडक्टर्स आणि कॅपेसिटर आहेत तर सर्व पॅरलल जोडलेले आहेत तर या प्रकरणात आपण नोडल इक्वेशन असे लिहू शकतो आता जर आपण घेतले जे मॅग्नेटिक फ्लक्स आहे तर आपण काय लिहू शकतो आपण हे लिहू शकतो आता जर आपण हे इक्वेशन रीअरेंज करून लिहिले तर ते असे असेल ट्रान्सलेशनल मेकॅनिकल सिस्टमसाठी फोर्स बॅलेन्स इक्वेशन आपण काल वर्गात काढले हे आपण दाखवून दिले आता आपण या दोन इक्वेशनची तुलना केल्यास आपल्याला काय मिळेल आपल्याला ट्रान्सलेशनल मेकॅनिकल सिस्टम आणि इलेक्ट्रिकल सिस्टमची एक सारखीच मात्रा मिळेल म्हणूनच जर आपण ही दोन इक्वेशन्स पाहिली तर आपण असे म्हणू शकतो की फोर्स आणि करंट मध्ये ऍनालॉजी आहे M जे मास आहे ते C ला ऍनालॉगस आहे B चे ऍनालॉगस 1R आहे K चे ऍनालॉगस 1L आहे x चे ऍनालॉगस आणि आपण असे देखील म्हणू शकतो जे वेग v आहे तेला ऍनालॉगस आहे म्हणजेच ते व्होल्टेज V आहे तर आपण हा टेबल फोर्स F च्या स्वरूपात कंपाईल केला आहे फोर्स F आणि करंट हे ऍनालॉगस आहे मास आणि C हे ऍनालॉगस आहे B फ्रिक्शन कॉइफिसिएंट आहे जे रेसिस्टन्स 1R चे रेसिप्रोकल आहे स्प्रिंग कॉन्स्टन्ट K इन्डक्टन्स 1L चे रेसिप्रोकल आहे डिस्प्लेसमेंट x हे मॅग्नेटिक फ्लक्स ला ऍनालॉगस आहे आणि वेग v व्होल्टेज V ला ऍनालॉगस आहे आता तीच संकल्पना आपण टॉर्क करंट ऍनालॉजीसाठी वापरु शकतो जी मुळात रोटेशनल मेकॅनिकल सिस्टमला लागू होते जेव्हा आपण टॉर्क करंट ऍनालॉजी लागू करतो तेव्हा आपल्याला मिळणारे रोटेशनल मेकॅनिकल सिस्टमचे मॅथॅमॅटिकल इक्वेशन म्हणजे आणि इलेक्ट्रिकल सर्किटचे नोडल इक्वेशन आपण आत्ताच कंपाईल केले आहे जर आपण या दोन इक्वेशनची तुलना केली तर आपण असे म्हणू शकतो की टॉर्क करंट i ला ऍनालॉगस आहे मोमेन्ट ऑफ इनर्शिया J कॅपेसिटन्सला ऍनालॉगस आहे रोटेशनल फ्रिक्शन कॉइफिसिएंट B हे रेसिस्टन्स 1R च्या रेसिप्रोकलला ऍनालॉगस आहे टॉर्शअल स्प्रिंग कॉन्टॅक्ट K इन्डक्टन्स 1L च्या रेसिप्रोकलला ऍनालॉगस आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट मॅग्नेटिक फ्लक्स ला ऍनालॉगस आहे अँग्युलर व्हेलॉसिटी व्होल्टेज V ला ऍनालॉगस आहे तर या प्रकारे आपण मेकॅनिकल सिस्टम आणि इलेक्ट्रिकल सिस्टम मधील ऍनालॉजी स्थिर करतो आता जे घटक फोर्स व्होल्टेज ऍनालॉजीसह सिरीसमध्ये आहेत ते फोर्स करंट ऍनालॉजीतील नेटवर्कमध्ये पॅरलल पद्धतीने जोडले जातात त्याचप्रमाणे फोर्स व्होल्टेज ऍनालॉजीमध्ये पॅरलल असलेले घटक फोर्स करंट ऍनालॉजी मध्ये सिरीस पद्धतीने जोडले जातात आता ऍनालॉगस सिस्टम वरील समस्या कशी सोडवायची हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर मग समस्येचे निराकरण करण्यासाठी आपण अनुसरण करू शकणारे विविध चरण काय आहेत सर्वप्रथम मेकॅनिकल सिस्टममध्ये लागू केलेल्या फोर्समुळे सर्व डिस्प्लेसमेंटची ओळख पटविणे ते घटक म्हणजे स्प्रिंगचे फ्रिक्शन आणि तत्सम जे दोन रोटेटिंग सरफेस च्या दरम्यान लागू केले जाते ते डिस्प्लेसमेंट बदलू शकतो आता नोडच्या आधारावर समकक्ष मेकॅनिकल सिस्टमचे चित्र काढु तर आपण मेकॅनिकल सिस्टमची पुनर्रचना करू आणि आपण ओळखल्या जाणार्या नोड्सच्या आधारावर पुन्हा चित्रित करू आणि नोड्स म्हणजे आपण पाहू शकतो ते विविध डिस्प्लेसमेंट आणि त्या आधारे आपण नोड्स परिभाषित करू मग समान डिस्प्लेसमेंट अंतर्गत असलेले घटक त्या नोडच्या सोबत पॅरलल जोडले जातील प्रत्येक डिस्प्लेसमेंट स्वतंत्र नोडद्वारे दर्शवले जाते डिस्प्लेसमेंट मध्ये बदल घडवून आणणारे घटक एकतर फ्रिक्शन किंवा स्प्रिंग या दोन नोड्स दरम्यानच असू शकते मग आपण समतोल इक्वेशन्स लिहितो प्रत्येक नोडवर काम करणार्या सर्व फोर्सची अल्जेब्रिक सम 0 असेल आणि मग आपण फोर्स व्होल्टेज ऍनालॉजी वापरू आणि त्या घटकांचे रिप्लेसमेंट वापरू ज्याचे आपण आत्ताच ऍनालॉजी कशी तयार करावी यावर चर्चा केली आहे तर ऍनालॉगस घटक काय आहेत आपण या सत्रात आणि मागील सत्रात देखील चर्चा केलेले ऍनालॉगस घटक म्हणजे फोर्स हे व्होल्टेजला ऍनालॉगस आहे M इन्डक्टन्सला ऍनालॉगस आहे व्हिस्कस फ्रिक्शन कॉइफिसिएंट R ला ऍनालॉगस आहे स्प्रिंग कॉन्स्टन्ट 1 C ला ऍनालॉगस आहे x हे q ला ऍनालॉगस आहे dxdt हे i ला ऍनालॉगस आहे आता लूप पद्धतीचा वापर करुन इक्वेशन्स तयार करा डिस्प्लेसमेंटची संख्या आता इलेक्ट्रिकल सर्किटमधील लूप करंटच्या संख्ये इतकी असेल आपण चर्चा केलेला फोर्स हा करंट i ला ऍनालॉगस आहे M हे C ला ऍनालॉगस आहे B हे 1R ला ऍनालॉगस आहे K हे 1L ला ऍनालॉगस आहे x ऍनालॉगस आहे ला आणि dxdt हे व्होल्टेज V ला ऍनालॉगस आहे आता आपण मेकॅनिकल सिस्टमला समकक्ष इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये रुपांतरित केले आणि मग आपण ते सोडवू फोर्स करंट ऍनालॉजी बाबतीत डिस्प्लेसमेंटची संख्या नोड व्होल्टेजच्या संख्ये इतकी असेल आता आपण जी चर्चा केली आहे ती एका उदाहरणाच्या मदतीने ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर या उदाहरणात आपल्याला दिलेल्या सर्किटची मेकॅनिकल सिस्टमच्या समतुल्य मेकॅनिकल सिस्टम काढणे आवश्यक आहे आता त्यासाठी समतोल इक्वेशन्स लिहा आणि फोर्स व्होल्टेज आणि फोर्स करंट ऍनालॉजी वापरुन इलेक्ट्रिकल ऍनालॉगस सर्किट मिळवा तर जर आपण हि आकृती पाहिल्यास तिथे असे दिसेल कि तिथे एक डॅशपॉट आहे ज्यामध्ये व्हिस्कस फ्रिक्शन कॉइफिसिएंट M1 ला जोडलेला असतो आणि फोर्स लागू केला जातो आणि M1 हे M2 द्वारे स्प्रिंग K ला देखील जोडलेला आहे आणि B2 दुसरा व्हिस्कस फ्रिक्शन कॉइफिसिएंट आहे आणि आपण असे म्हणतो की M2 ला कोणत्याही t टाईमला x2 डिस्प्लेसमेंट आहे आणि M1 ला x1 डिस्प्लेसमेंट आहे तर आता आपल्याकडे ही मेकॅनिकल सिस्टम आहे की ती आपल्याला ऍनालॉगस इलेक्ट्रिकल सिस्टममध्ये रूपांतरित करण्याची आवश्यकता आहे तर मग आपण काय करू डिस्प्लेसमेंट आणि हे आणि फिक्स्ड सपोर्ट या दोघांच्या दरम्यान आहे म्हणूनच हे देखील प्रभावाखाली आहे मुळे जेव्हा डिस्प्लेसमेंट पासून पर्यन्त बदलते कारण ते दोन हलणाऱ्या बिंदू दरम्यान आहे आणि M2 आणि K हे डिस्प्लेसमेंट च्या प्रभावाखाली आहे कारण K हे मास M आणि फिक्स्ड सपोर्ट दरम्यान आहेत तर आता फोर्स जोडला गेला आहे मग आणि हे दोन घटक डिस्प्लेसमेंट च्या प्रभावाखाली आहेत तर आपण काय करू त्या दोघांना पॅरलल पद्धतीने जोडू म्हणून आता M1 हे B1 ला कनेक्ट केलेले आहे आणि हे सर्व 3 घटक आता नोड ला जोडलेले आहेत आता च्या बाबतीत B2 ने आपले डिस्प्लेसमेंट x1 वरून x2 केले तर x1 पासून x2 मध्ये डिस्प्लेसमेंट बदलण्यास B2 जबाबदार असल्याने आपण B2 ला x1 आणि x2 दरम्यान कनेक्ट करतो आता M2 आणि K हे डिस्प्लेसमेंट x2 च्या थेट प्रभावाखाली आहेत कारण K मेकॅनिकल सिस्टमच्या फिक्स्ड साईडशी थेट जोडलेले आहे आणि K मार्गे आपण M2 शी जोडलेले आहोत तर जेव्हा तुम्हाला M2 मध्ये डिस्प्लेसमेंट मिळेल तेव्हा M2 आणि K डिस्प्लेसमेंट x2 च्या थेट प्रभावाखाली असतील तर x2 साठी आपण M2 आणि K पॅरलल पद्धतीने जोडू म्हणूनच आता उदाहरणादाखल पाहिलेल्या या मेकॅनिकल सिस्टमचे समकक्ष नोडमध्ये रूपांतरण झाले आहे आता आपण काय करू आपण असे म्हणू की नोड 1 आणि 2 वर आपल्या फोर्सेसची बेरीज 0 च्या बरोबरीने असू शकते तर अशावेळी नोड 1 साठी त्यास लॅपलास डोमेनमध्ये लिहू नोड 1 वर नोड 2 वर तर आता आपल्याला नोड 1 व नोड 2 चे दोन मेकॅनिकल इक्वेशन मिळाले आहेत आता जर आपण फोर्स व्होल्टेज ऍनालॉजी वापरत असाल तर आपण संबंधित हे दोन इक्वेशन सहजपणे व्होल्टेज ऍनालॉगस मध्ये लिहू शकतो तर आपण जे लिहू शकतो ते आता पुनर्स्थित करू तर मग ही दोन इक्वेशन्स वापरुन आपण समकक्ष इलेक्ट्रिकल सर्किट तयार करू शकतो जे मेकॅनिकल सिस्टम दर्शवेल आता दुसरे उदाहरण म्हणजे तुम्ही फोर्स करंट ऍनालॉजी देखील तयार करू शकता तर त्या प्रकरणात आपण काय करू शकतो आपण व्होल्टेज ऍनालॉगससाठी इक्वेशन लिहण्याऐवजी करंट ऍनालॉगससाठीचे इक्वेशन लिहू मग आपण लिहू शकतो तर आता तुम्हाला मेकॅनिकल सिस्टमशी संबंधित दोन समान इक्वेशन्स मिळाली आहेत आता आपण ने बदलू शकतो जर तुम्ही वरील दोन इक्वेशन मध्ये ही दोन इक्वेशन ठेवली तर तुम्ही ते सोपे करू शकता तर आता तुम्हाला दोन नोड इक्वेशन्स मिळाली आहेत जे मुळात या विशिष्ट सर्किटच्या मदतीने दर्शवले जाऊ शकते आपण येथे पाहिले तर आपल्याकडे C1 आणि R1 हे पॅरलल आहेत तर C1R1 पॅरलल आहेत नंतर आपल्याकडे करंट सोर्स I1 आहे जो आता V1 शी जोडलेला आहे V1 आणि V2 दरम्यान आपल्याकडे रेसिस्टन्स 1R2 आहे मुळात हे 1B2 आहे ज्यामुळे आपण मेकॅनिकल सिस्टमशी तुलना करू शकतो त्याचप्रमाणे दुसरा कोड C2 आणि L साठी हे दोन पॅरलल आहेत जे आपण येथून पाहू शकतो अशाप्रकारे आपण नोड ऍनालॉगस सिस्टम तयार करू जिथे इलेक्ट्रिकल सोर्स ऐवजी करंट सोर्स लावू शकतो आणि नंतर आपल्याला सर्किट मिळेल जे मेकॅनिकल सिस्टम सारखे आहे जे आपण उदाहरणात पाहिले आहे Refer Slide Time 20 17 आता आपण साध्या लिक्विड लेव्हल सिस्टम साठी ट्रान्सफर फंक्शन डेव्हलपमेंट पाहूया जेथे आपल्याकडे स्टेडी स्टेट फ्लो Q आहे जो टाकीच्या आत जात आहे पाणी वाहत आहे आणि समजा स्टेडी स्टेट व्हॅल्यू मधून येणार्या इनफ्लो रेट मध्ये थोडा बदल झाला आहे जो स्टेडी स्टेट व्हॅल्यूपासून लहान बदल घडून येईल म्हणून जेव्हा आपण इनफ्लो रेट बदलतो तेव्हा हेड वाढेल तर आता हेड हे उदाहरणार्थ आपण म्हणतो की हेड आता आहे प्रवाहात बदल होण्यापूर्वी स्टेडी स्टेट हेड आहे आता हे दर्शवेल की टाकीची क्षमता वाढेल कारण आता पाण्याचा प्रवाह बदलला आहे आपण ज्या आउटलेटवर नियंत्रण ठेवू शकतो त्यामध्ये काही रेसिस्टन्स R असेल म्हणून जेव्हा आपण इनफ्लो रेट वाढवतो तेव्हा लहान आउटफ्लो रेट देखील तितकाच बदलला तर समजा असे असल्यास इनफ्लो तसेच आऊटफ्लो मध्ये बदलेल ज्यामुळे टाकीच्या क्षमतेत बदल होतो लिक्विड लेवल सिस्टमच्या कॅपेसिटन्सच्या इक्वेशन वरून आपण हे लिहू शकतो की टाकीचे कपॅसिटीन्स किंवा आपण लिहू शकतो आता परिभाषेवरून रेसिस्टन्स म्हणजे काय ते या टाकीमधील पातळीतील फरक आणि नंतर फ्लो रेट मधील चेंज ते पण m3sec C चे मूल्य किती आहे C म्हणजे साठवलेल्या लिक्विड मधील चेंज भागिले मीटर हेड मधील चेंज आता आपल्याकडे ती सर्व माहिती आहे त्यानंतर आपण असे लिहू शकतो तर आपण आता काय लिहू शकतो किंवा आपण असे म्हणू शकतो आता जर तुम्ही लॅपलास ट्रान्सफॉर्म घेतला तर ते होईल आता जर तुम्ही इनिशियल कंडिशन्स कडे दुर्लक्ष केले आणि आपल्याला ट्रान्सफर फंक्शन शोधायचे असेल तर म्हणून आणि h आउटपुट म्हणून घेतले तर सिस्टमसाठी ट्रान्सफर फंक्शन आहे आता आपण पूर्वीचे इक्वेशन वापरल्यास त्याचे मूल्य अशा प्रकारे आपल्याला सिस्टमचे ट्रान्सफर फंक्शन सहजपणे सापडेल आता h च्या ऐवजी तुम्ही आऊटपुट म्हणून q0 घेता आणि तुम्हाला माहिती आहे तर त्या बाबतीत अशाप्रकारे दिलेली सिस्टम जी लिक्विड लेव्हल सिस्टम आहे ते ट्रान्सफर फंक्शनच्या मदतीने समान रीतीने दर्शवली जाऊ शकते तर याद्वारे आपण आपले आजचे सत्र आणि अर्थातच आपला कोर्स देखील समाप्त करत आहोत तर या कोर्समध्ये आपण काय चर्चा केली ते पुन्हा पाहूया तर मुख्यतः आपण पहिल्या आठवड्या पासून आपली चर्चा सुरू केली जिथे आपण बेसिक सर्किट घटक आणि वेव्हफॉर्म विषयी चर्चा केली तेथे आपण पॉवर P ची व्हॅल्यू मोजण्याचा मार्ग शोधला आणि त्याच्या संबंधांबद्दल चर्चा केली त्यानंतर आपण मेश आणि नोडल ऍनालिसिसचा अभ्यास केला त्यानंतर आपण दुसऱ्या आठवड्यांत तेथे असलेल्या नेटवर्कच्या विविध थेरम बद्दल चर्चा केली जसे आपण थेव्हिनियन नॉर्टन मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम आणि सुपर पोजीशन थेरम वगैरे तर या दोन आठवड्यांत आपण नेटवर्क थेरमशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली मग 5 व्या आठवड्यात आपण पहिल्या ऑर्डर विषयी आणि दुसर्या ऑर्डर विषयी आणि नेटवर्क्स नंतर सहाव्या आठवड्यात आपण लॅपलास ट्रान्सफॉर्म आणि त्याच्या वापरा बद्दल चर्चा केली आणि मग आपण 7 व्या आठवड्यात सहाव्या आठवड्यात घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग केला आणि सर्किट ऍनालिसिस मध्ये लॅपलास ट्रान्सफॉर्मचे ज्ञान लागू केले त्यानंतर 8 व्या आठवड्यात आपण 2 पोर्ट नेटवर्क वर चर्चा केली 9 व्या आणि 10 व्या आठवड्यात आपण AC सर्किट ऍनालिसिस वर लक्ष केंद्रित केले जेथे DC सर्किटच्या बाबतीत नेटवर्क थेरमची आपण चर्चा केली आणि AC सर्किटच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा केली काही उदाहरणे सोडवण्याचा प्रयत्न केला जेणेकरून AC सर्किट्सच्या संदर्भात आपल्याला नेटवर्क थेरम समजले त्यानंतर 11 व्या आठवड्यात आपण स्टेट व्हेरिएबल्स ऍनालिसिस बद्दल चर्चा केली आणि स्टेट व्हेरिएबल्स ऍनालिसिसच्या मदतीने इलेक्ट्रिकल सर्किटशी संबंधित काही उदाहरणे सोडवण्याचा आपण प्रयत्न केला आणि या आठवड्यात आपण ऍनालॉगस सिस्टम बद्दल चर्चा केली जिथे आपण विविध मेकॅनिकल घटका मधील संबंध इलेक्ट्रिकल घटकां प्रमाणे स्थिर करण्याचा प्रयत्न केला तर मी आशा करतो की आपण या कोर्सचा अनुभव व आनंद घेतला असेल आणि बेसिक इलेक्ट्रिकल सर्किटशी संबंधित आपल्याला पुरेसे ज्ञान मिळाले असेल आणि मला आशा आहे की आपण आपल्या परीक्षेतही चांगले काम कराल तर तुमच्या परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा आणि धन्यवाद